या सत्रात आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स आणि अनेक व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स बद्दल चर्चा केली होती आणि शेवटच्या सत्रात आपण म्युटेशन टेस्टिंग बद्दल चर्चा करत होतो जे फॉल्ट बेस्ड टेस्टिंग टेक्निक आहे आपण असे म्हटले होते की म्युटेशन टेस्टमध्ये आम्हाला प्रथम विविध फॉल्ट कॅटेगरीज ओळखायच्या असतात ज्या सामान्यत एखाद्या प्रोग्रॅमात घडतात आणि नंतर आपण मुटेड प्रोग्रॅम तयार करतो जिथे आपण एक विशिष्ट प्रकारचा फॉल्ट सादर करतो जो आपली टेस्ट केसेस गुड जॉब करत आहेत की नाही हे तपासू इच्छितो त्या कामानंतर आपण टेस्ट केसेस रन करतो आणि आपण सादर केलेली फॉल्ट टेस्ट प्रकरणांद्वारे पकडली गेली आहे का ते तपासतो जर ते पकडले गेले तर आपण म्हणतो की म्युटंट डेड आहे आणि आपली टेस्ट केसेस चांगली आहेत परंतु जर म्युटंट लाईव्ह असेल तर याचा अर्थ असा की सर्व टेस्ट केसेस जी आपण सुरुवातीला डिझाइन केली होती ती हा बग पकडू न शकणारी टेस्ट केसेस आहेत मग आपण म्हणतो की म्युटंट लाईव्ह आहे आणि म्युटंटला किल करण्यासाठी आम्हाला आमच्या टेस्ट संचात अतिरिक्त टेस्ट केसेस जोडण्याची आवश्यकता आहे म्हणून आपण आपली टेस्ट केसेस मजबूत करतो आता आपण प्रोग्राममध्ये कोणत्या प्रकारचे म्युटंट्स सादर करतो ते पाहूया तर म्युटेशन ऑपरेटरचे उदाहरण एक स्टेटमेंट डिलीट करत आहे म्हणून जेव्हा आपण एखादे विशिष्ट स्टेटमेंट डिलीट करतो तेव्हा आपल्याला म्युटंट मिळतो म्हणून आपण तपासण्याचा प्रयत्न करतो कारण प्रोग्रामरद्वारे कंमिटेड केलेले विशिष्ट प्रोग्राम एरर्स आहेत शक्यतो त्याला फक्त काही स्टेटमेंट लिहायचे होते जे त्याने केले नाही तर आपण प्रोग्राम लिहिताना प्रोग्रामर कॉमिट्स करत असलेल्या विविध प्रकारच्या साध्या प्रोग्रामिंग बग्सची ओळख करून देतो आणि काही उदाहरणार्थ म्हणजे स्टेटमेंट डिलीट करणे आणि अरिथमेटिक ऑपरेटर बदलत आहे कारण ही एक सामान्य प्रोग्रामिंग एरर आहे जिथे प्रोग्रामरने चुकून वेगळे ऑपरेटर लिहिले नंतर त्याने फक्त माइनस किंवा त्यासारखे काहीतरी बदलण्याची पॉसिबीलीटी असते तसेच त्या सारखेच कॉन्स्टन्टची व्हॅल्यू बदलणे डेटा टाईप बदलणे रिलेशनल ऑपरेटर बदलणे रिलेशनल ऑपरेटरचे बॉउंड बदलणे इत्यादी तर स्टेटमेंट दुस या स्टेटमेंटने बदलणे उदाहरणार्थ इक्वल टू ऑपरेटर हा ग्रेटर द्यान इक्वल टू किंवा लेसद्यान इक्वल टू ने बदल्यास उत्तर एक्स्प्रेशन ट्रू असेल तर ती एक्स्प्रेशन नेहमी ट्रू ठरते अरिथमेटिक ऑपरेटरची बदली व्हेरिएबलची बदली ही एक सामान्य प्रोग्रामिंगएरर आहे जिथे प्रोग्रामरने a b c लिहिण्याऐवजी शक्यतो a d c लिहिले तर हे सर्व विविध प्रकारचे म्युटेशन ऑपरेटर चालवले जातात जे मोठ्या प्रमाणात म्युटंट्स करतात आता म्युटेशन टेस्ट का वर्क करते ते पाहूया प्रत्यक्षात दोन हायपोथेसिस आहेत ज्यामुळे म्युटेशन टेस्ट यशस्वी होते एकाला कंपेटेंट प्रोग्रामर हायपोथेसिस म्हणतात आणि दुसऱ्याला कपलिंग इफेक्ट म्हणतात कंपेटेंट प्रोग्रामर हायपोथेसिस असे म्हणते की प्रोग्रामर ते जवळजवळ योग्य प्रोग्राम लिहितात ते जंक स्टेटमेंट लिहित नाहीत एक किंवा दोन ठिकाणे वगळता ते योग्य मिनिंगफ़ुल प्रोग्रॅम करतात ते लहान चुका करतात तर हे एक ऑझमशन आहे आणि दुसरे ऑझमशन किंवा दुसरे हायपोथेसिस असे आहे की जेव्हा आपण अनेक सिम्पलएरर सादर करतो जे प्रोग्रामरद्वारे सादर केलेल्या कॉम्प्लेक्स एरर सारखे वागू शकतात तेव्हा साध्याएरर चा संच काही कॉम्प्लेक्स एर्रोरच्या बरोबरीचा असतो तर हे दोन्ही डिमिलो 1978 द्वारे प्रस्तावित आहेत आणि हे दोन्ही म्युटेशन टेस्टमागील मूलभूत सिद्धांत आहेत म्युटेशन टेस्ट कामे या दोन ऑझूमशनवर आधारित का आहेत कंपेटेंट प्रोग्रामर हायपोथेसिस प्रोग्रामर जवळजवळ योग्य प्रोग्राम लिहितो ते जंक प्रोग्रॅम लिहित नाहीत जे शेकडो आणि हजारो बग्स ने भरलेले आहेत आणि काही स्टेटमेंट पूर्णपणे मिनींगलेस आहेत ते असे प्रोग्रॅम लिहित नाहीत ते योग्य प्रोग्राम लिहितात जे काही किरकोळ प्रॉब्लेम वगळता जवळजवळ बरोबर असतात आणि दुसरी ऑझूमशन अशी आहे की जरी प्रोग्रामरने कॉम्प्लेक्स बग सादर केला असला तरी तो साध्या बगच्या संचाच्या बरोबरीचा आहे

कंपेटेंट प्रोग्रामर हायपोथेसिस जसे आपण सांगितले की प्रोग्रॅम दुरुस्त करण्यासाठी बंद आहेत आणि काही सोप्या एर्रोरमुळे ते योग्य प्रोग्रामपेक्षा वेगळे आहेत दुसरीकडे कपलिंगचा इफेक्ट कारण ते म्हणाले की सर्व कॉम्प्लेक्स एरर्स अनेक सिम्पल एरर्स मुळे होतात आणि म्हणून जर आपण सिम्पल एरर्स तपासल्या तर ते कॉम्प्लेक्स एरर्स तपासण्यासाठी पुरेसे असले पाहिजेत तसेच आम्हाला फारशी प्रोग्राममध्ये कॉम्प्लेक्स एरर्स ओळख करून देण्याची गरज नाही आमच्या सिम्पल एर्रोर्स ज्या आपण सादर करतो ते प्रोग्राम करू शकणाऱ्या कॉम्प्लेक्स एरर्स देखील पकडण्यासाठी पुरेसे असतील

आता हि डायग्रॅम म्युटेशन टेस्ट प्रोसेस दर्शवते तर आमच्याकडे प्रोग्रॅम आहे आणि मग त्या आधारावर आपण कव्हरेज बेस टेस्टच्या आधारे काही इनिशिअल टेस्ट केसेसची रचना करतो आणि नंतर आपण टेस्ट केसेस चालवतो आणि नंतर जर टेस्ट केसेसमध्ये काही बग्स आढळल्या तर आपण प्रोग्रामचे निराकरण करतो आणि आता टेस्ट केसेस आमचे टार्गेटेड कव्हरेज क्रिटेरिअन पूर्ण करतात ते एमसीडीसी असते स्वतंत्र असू शकते किंवा बेसिस पाथ कव्हरेज किंवा दोन्ही आणि नंतर आपण म्युटेशन टेस्ट प्रक्रिया सुरू करू शकतो म्हणून मोठ्या संख्येने म्युटंट तयार करा आणि नंतर आमच्या टेस्ट केसेसचा वापर करून आपण म्युटंटची टेस्ट करतो आणि जर काही टेस्ट केसेस मुटेंड प्रोग्रॅमासाठी भरली तर आपण म्हणतो की म्युटंट डेड आहे आपण तयार केलेले आमचे टेस्ट केसेस पुरेसे चांगले आहेत मग आपली टेस्ट केसेस जर ते उत्तीर्ण झाली तर आपण म्हणतो की म्युटंट लाईव्ह आहे आणि आपली टेस्ट केसेस ते पकडण्यासाठी पुरेशी नव्हती आम्हाला टेस्ट केसेस वाढवणे आवश्यक आहे तर म्युटंट लाईव्ह आहेत आपण म्हणतो की आमच्या टेस्ट केसेसमध्ये प्रॉब्लेमआहे ते पुरेसे चांगले नाहीत आपण अतिरिक्त टेस्ट केसेस तयार करतो आणि जोपर्यंत आपण मोठ्या संख्येने म्युटंटस निर्माण करत नाही तोपर्यंत ते असेच चालते बेसिकली आपण तयार केलेली इनिशिअल टेस्ट केसेस विविध प्रकारच्या दोषांसाठी इनिशिअल टेस्ट केसेस चांगली आहेत की नाही हे तपासून आपण त्यांना बळकट करतो आणि म्हणून म्युटेशन टेस्ट केवळ टेस्ट केसेस ला बळकट करण्यात मदत करते आणि हायर रिलायबल प्रोग्रॅम ला इन्शुअर करते ते पण कव्हरेज टेस्ट तंत्राच्या आधारे आणि शेवटी एकदा आपण मोठ्या संख्येने म्युटंट निर्माण केल्यावर आपण म्हणतो की आपली म्युटेशन टेस्ट पूर्ण झाली आहे आणि सुदैवाने म्युटंटवर टेस्ट केसेस चालवणारे म्युटंट मोठ्या प्रमाणावर ऑटोमोटेडहोऊ शकतात परंतु आतापर्यंत आपण म्युटेशन टेस्टच्या केवळ अत्यंत सकारात्मक पैलूंकडे पाहिले म्युटेशन टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत आपण खालीलप्रमाणे प्रॉब्लेम्सचा उल्लेख केला नाही एका प्रॉब्लेम्सला इक्विवैलन्ट म्युटंट म्हणतात येथे प्रॉब्लेम्स अशी आहे की आपण एक बगजनरेट केला आपण एक म्युटंट तयार केला कदाचित आपण कॉन्स्टन्ट ची व्हॅलू बदलली किंवा दोन स्टेटमेंटची अदलाबदल केली परंतु नंतर अदलाबदल स्टेटमेंट खरोखरच बग नाही कारण स्टेटमेंटमध्ये कोणतीही डिपेंडन्सी नाही हे फक्त एक उदाहरण असू शकते जसे इक्वल टू ऑपरेटरच्या जागी लेसद्यान ऑपरेटरची जागा बदलू परंतु तरीही तेथे कोणतेही बग असू शकत नाही कारण त्या जागी लेसद्यान ऑपरेटर वर्क करेल म्हणून त्यांना इक्विवैलन्ट म्युटंटम्हणतात जेव्हा आपण एखाद्या प्रोग्रॅमात बदल करतो परंतु ते खरोखरच प्रोग्राममध्ये बगआणत नाही आणि नंतर आम्हाला एक प्रॉब्लेम आहे कि आपण टेस्ट केसेस रन केल्या नंतर ऑझूम करू यात कोणतेही बग नाहीत आणि टेस्ट केसेस कोणतीही प्रॉब्लेम शोधणार नाहीत सर्व टेस्ट केसेस पास होतील आणि आपण असे म्हणू की म्युटंट लाईव्ह आहे आणि या म्युटंटला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या संख्येने टेस्ट केसेस लिहून आपण कोणत्याही यशाची पूर्तता न करता प्रयत्न करू शकतो परंतु प्रत्यक्षात तो एक बग नाही जरी ते म्युटंट असले तरी ते एक इक्विवैलन्ट म्युटंट आहे मुटेड फॉर्म मधील प्रोग्रॅम हा ओरिजिनल प्रोग्रामच्या बरोबरीचा आहे जो करेक्ट प्रोग्राम आहे तो कोणत्याही बगचा परिचय देत नाही आणि म्हणून जरी तो सिंटॅक्टिकली थोडा वेगळा असला तरी तो बग असणारा प्रोग्राम नाही आणि म्हणून मुटेड प्रोग्राम आणि ओरिजिनल प्रोग्राम हे टेस्टद्वारे वेगळे करता येणे शक्य असेल म्हणून जेव्हा आपल्याकडे इक्विवैलन्ट म्युटंट असेल तेव्हा आपली टेस्ट प्रोसेस ऑटोमेटेड टेस्टिंग प्रोसेस प्रॉब्लेम मध्ये येईल हे फ्लॅग करेल की म्युटंट लाईव्ह आहे आणि जेव्हा टेस्ट केसेसवर आर्ग्यूमेंट करण्याची आवश्यकता असते परंतु नंतर जेव्हा ते फ्लॅग वर संशोधन करतात तेव्हा आम्हाला मॅनुअली तपासणे आवश्यक आहे की आम्हाला इक्विवैलन्ट म्युटंट मिळत आहे की नाही आणि आम्हाला त्याची जास्त काळजी नाही या इशाराकडे दुर्लक्ष करू आपण फक्त आमच्या म्युटेशन टेस्ट प्रक्रियेद्वारे उठवलेल्या या विशिष्ट प्रकारच्या बगसाठी टेस्ट केसेस इन्साफीसियनट आहेत असे समजू या प्रकरणात हे फक्त एक उदाहरण आहे जर i हा 5 ब्रेक्सच्या बरोबरीने आहे आणि तुम्ही येथे 5 पेक्षा जास्त 5 पेक्षा जास्त व समान असे बदलले आहे आता ते प्रत्यक्षात समान आहेत कारण येथे जी टेस्ट केस पास होते ती आपण येथेही पास करू आणि म्हणून आपण म्हणतो की हे दोन इक्विवैलन्ट आहेत तर म्युटेशन टेस्टमध्ये प्रॉब्लेम आहे एक मोठी प्रॉब्लेम इक्विवैलन्ट म्युटंट आहे दुसरी प्रॉब्लेम अशी आहे की नॉन त्रिविअल प्रोग्रॅमासाठी आपण बिलिअन्स किंवा ट्रिलियन म्यूटंट तयार करू शकतो आणि नंतर प्रक्रिया ऑटोमेटेड केली जाऊ शकते तरीही त्यास मोठ्या संख्येने प्रचंड वेळ लागू शकतो आणि त्यात फ्लॅग केलेले अनेक एर्रोर्स देखील असू शकतात इक्विवैलन्ट म्युटंट साठी आणि तसेच आपण फक्त सिम्पल सिंटॅक्टिक फॉल्टस आणि विशिष्ट प्रकारचे फॉल्टस इंजेक्ट करू शकतो उदाहरणार्थ अल्गोरिदमिक फॉल्टस वगैरे आपण या आणि त्या प्रकारच्या फॉल्टसला खरोखरच ओळखू शकत नाही तसे म्हंटलेच तर अल्गोरिदम फॉल्टस वगैरे कपलिंग इफेक्ट खरोखरच होल्ड करू शकत नाही तर हे इफेक्टिव्ह आहे सिम्पल प्रोग्रामिंग बग्सवर म्युटेशन टेस्टिंग खूप इफेक्टिव्ह आहे जसे प्रोग्रामरने प्रोग्राम लिहिताना सिम्पल चुका केल्या परंतु अल्गोरिदमिक बग्स परफॉर्मन्स बग्स सारख्या अधिक कॉम्प्लेक्स टाइप साठी तितके इफेक्टिव्ह असू शकत नाहीत तर आपण तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारू इतर टेस्ट टेक्निकच्या तुलनेत म्युटेशन टेस्टचा काय फायदा आहे आणि एक महत्त्वाचा तोटा काय आहे याचे उत्तर असे असू शकते की ते ऑटोमेशन साठी अत्यंत अनुकूल आहे आणि हे एक टेक्निक आहे जे आमच्या टेस्ट संचाला बळकट करू शकते एकदा आपण टेस्ट पूर्ण केल्यावर आपण आपली टेस्ट केसेस बळकट करण्यासाठी आणि प्रोग्रॅमची रिलायबिलिटी सुधारण्यासाठी म्युटेशन टेस्ट करू शकतो आणि तोटा म्हणजे आपण पाहिले की एक अतिशय प्रमुख गैरसोय म्हणजे इक्विवैलन्ट म्युटंट तर येथे लिहिलेले सोलुशन हे ऑटोमेटेड एफ्फेक्टिव्ह पणे ब्लॅक बॉक्सला बळकट करू शकते आणि कव्हरेज बेस्ड टेस्ट संच चा तोटा इक्विवैलन्ट म्युटंट आहे आता इंटिग्रेशन टेस्टिंग पाहू आतापर्यंत आपण युनिट टेस्टिंग बघत होतो ब्लॅक बॉक्स आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग दोन्ही जेथे आपण प्रोग्राम युनिटची टेस्ट घेतो प्रोग्राम युनिट सामान्यत फंक्शन असते हे एक मॉड्यूल देखील असू शकते आता असे ऑझूम करा की आपण आमच्या फंक्शन्स मॉड्यूलची टेस्ट केली आहे आता आपण एकत्रीकरण टेस्ट कशी पार पाडतो ते पाहू आणि आमच्या चर्चेच्या सुरुवातीला आपण सांगितले होते की आम्हाला इंटिग्रेशन टेस्टिंग का करावे लागेल युनिट टेस्टिंग का करावे लागेल आणि मग इंटिग्रेशन टेस्टिंग करा नंतर सिस्टम टेस्टिंग करा म्हणजे आम्हाला युनिट टेस्टमध्ये कोणतेही प्रॉब्लेम इफेक्टिव्ह पणे डिबगिंग करण्यास मदत करतात डीबगिंग प्रक्रियेदरम्यान बग शोधण्यासाठी आमच्याकडे खूप मर्यादित जागा आहे आणि म्हणून डीबगिंग कॉस्ट एफ्फेक्टिव्ह आहे जर आपण युनिट टेस्टिंगला बायपास केले असते तर जे बग्स खूप स्वस्तात दूर करता आले असते आम्हाला त्या बग्सला इलिमिनेट करण्यासाठी प्रचंड टेस्टिंग खर्च डिबगिंग खर्च लागेल पुढील गोष्ट इंटिग्रेशन टेस्टिंग असेल जिथे आपण मॉड्यूलवरयुनिट टेस्ट केली आहे आणि आता मॉड्यूल्स योग्यरित्या इंटरफेस आहेत की नाही ते आपण तपासतो तर मला ते स्टेटमेंट पुन्हा सांगू द्या की इंटिग्रेशन टेस्टिंग दरम्यान डिफरेन्ट मॉड्यूल आपण तपासतो की जेथे युनिट टेस्टिंगने इंटरफेसची योग्य प्रकारे टेस्ट केली आहे आम्हाला माहित आहे की युनिट टेस्टिंग करून आपण तेथील बहुतेक बग काढून टाकले आहेत जवळजवळ कोणतेही बग नाहीत परंतु नंतर जेव्हा आपण दोन मॉड्यूल एकत्र ठेवतो तेव्हा इंटरफेसमध्ये बग उद्भवू शकतात तर ते आम्हाला एक हिंट देते की एकत्रीकरण टेस्टद्वारे टार्गेट केलेल्या प्रकारचे बग म्हणून जर आपण विचारले की इंटिग्रेशन टेस्ट दरम्यान आढळलेल्या बगचा प्रकार कोणता आहे तर हे इंटरफेस बग आहेत ते दोन मॉड्यूलमध्ये इंटरफेसिंग करतात इंटरफेसिंग म्हणजे काय इंटरफेसिंग म्हणजे एक फंक्शन दुसर्या फंक्शनला चुकीच्या पॅरामीटरने कॉल करते किंवा ते पॅरामीटरला कॉल करू शकते ते पॅरामीटरची कमी संख्या किंवा पॅरामीटर्सची जास्त संख्या असलेल्या फंक्शनला कॉल करते किंवा पॅरामीटर टाइप मिसमॅच आहे समजा फंक्शनला आपण इंटीजर व्हॅलूने कॉल करतो परंतु ते फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूसह कॉल करत आहे किंवा स्ट्रिंग आवश्यक होती आणि ते फक्त एक कॅरॅक्टर पास करते तर ही इंटरफेस बगची उदाहरणे आहेत आणि हे इंटिग्रेशन टेस्टचे टार्गेट आहे आता इंटिग्रेशन टेस्टिंग हि मॉड्यूल किंवा युनिट्स एकमेकांना कसे कॉल करतात यावर आधारित आहे आणि ते एकमेकांना कसे कॉल करतात याचे एक उदाहरण स्ट्रक्चर चार्ट आहे आणि एकदा आमच्याकडे हे मॉड्यूल स्ट्रक्चर उपलब्ध झाल्यावर मॉड्यूलची स्ट्रक्चर म्हणजे मॉड्यूल एकमेकांना कसे कॉल करतात त्या आधारावर आपण विविध प्रकारचे इंटिग्रेशन टेस्टिंग घेऊ शकतो आपल्याकडे बिग बँग अँप्रोच टॉप डाऊन अँप्रोच बॉटम अप अँप्रोच आणि मिक्स अँप्रोच किंवा सँडविच अँप्रोच असू शकतो आता हि अँप्रोचेस पाहू हे स्ट्रक्चर डिझाइनचे उदाहरण आहे किंवा मॉड्यूल एकमेकांना कसे कॉल करतात याचे उदाहरण आहे M1 कॉलस M2 M3 आणि M4 आणि M2 कॉलस M5 M6 आणि M5 कॉलस M8 आणि M4 कॉलस M7 आणि M9 ही एक चांगली डिझाइन एक लेअरडिझाइन जिथे मॉड्यूल्स एका पदानुक्रममध्ये मांडल्या जातात परंतु आपल्याकडे अशी परिस्थिती देखील असू शकते जिथे M8 ते M6 किंवा M3 पर्यंत कॉल रिलेशन आहे आणि त्यामुळे पदानुक्रममध्ये असू शकत नाही डिझाइन केलेला प्रोग्राम हा एका चांगल्या डिझाईन प्रोग्रामचे उदाहरण आहे जेथे मॉड्यूल्स एकमेकांना पदानुक्रम मध्ये कॉल करतात एक हाय लेव्हल मॉड्यूल खालच्या लेव्हलवरील मॉड्यूलला कॉल करते आणि खालच्या लेव्हल मॉड्यूलपासून हाय लेव्हल मॉड्यूलपर्यंत कोणताही कॉल अस्तित्वात नाही आणि म्हणूनच ते खूप चांगले डिझाइन आहे परंतु नंतर आपण इतर प्रकारचे डिझाइन देखील करू शकतो जिथे आमच्याकडे लो लेव्हल मॉड्यूल कॉलस टू हाय लेव्हल मॉड्यूल अशी काही केसेस आहेत परंतु मॉड्यूल कॉलिंग स्ट्रक्चरच्या आधारावर आपण इंटिग्रेशन टेस्टिंग कोणत्या वेगळ्या मार्गांनी करू शकता ते पाहूया एक असे असू शकते की आपण हे मॉड्यूल्स इंटिग्रेट करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि नंतर हे मॉड्यूल योग्यरित्या वर्क करत आहेत की नाही याची टेस्ट करू शकतो परंतु जर आपण एका स्टेप मध्ये 4 किंवा 5 मॉड्यूल्स इंटिग्रेट केले तर पुन्हा आम्हाला प्रॉब्लेम येईल की जर अपयश आले तर एक टेस्ट केस नंतर आपल्याला अनेक मॉड्यूल पहावे लागतील तर जर मॉड्यूल नॉन ट्रेव्हिल रिसनेबली मोठे मॉड्यूल आहेत जे अनेक इंटरफेसला सपोर्ट करतात तर आपण एक इनक्रेमेंटल इंटिग्रेशन करतो जेथे एका वेळी आपण फक्त एक मॉड्यूल इंटिग्रेट करतो प्रथम आपण बिग बॅग इंटिग्रेशन टेस्टिंगकडे पाहूया कारण हे नाव असे म्हणते की सर्व मॉड्यूल एका टप्प्यात इंटिग्रेट केले आहेत तर सर्व मॉड्यूल लिंक्ड आहेत कंपाइल केले आहेत आणि नंतर आपण यासाठी टेस्ट केसेस चालवतो परंतु येथे प्रॉब्लेम अशी आहे की आमच्याकडे दोन किंवा तीन सिम्पल मॉड्यूल असतील तरच बिग बॅंग टेस्ट वर्क करू शकते जर आमच्याकडे अनेक डझनभर मॉड्यूल्स असतील आणि आपण एक बिग बंग टेस्ट केली तर तोटा म्हणजे आपली डीबगिंग प्रचंड असेल त्यासाठी खूप जास्त खर्च येईल तर बिग बँग इंटिग्रेशन टेस्टिंग जेथे इंटिग्रेशन फक्त एका टप्प्यात केले जाते ते फक्त अत्यंत टॉय प्रोग्राम्स टॉय प्रोग्राम्सवर लागू होते जिथे आमच्याकडे फक्त दोन किंवा तीन मॉड्यूल साधे मॉड्यूल असतात आता आपण बिग बँग ईंटेग्रेशनचे इतर प्रकार आणि इतर प्रकारच्या चाचण्या बघूया तर आपण इथे तेच लिहिले आहे जे आपण म्हणत आहोत की जर तुम्ही बिग बँग टेस्ट करत असाल तर ते खूप कठीण होईल कॉम्प्लेक्स डीबग करणे किंवा त्याचे लोकॅलिझशन करणे खूप कठीण होते आणि म्हणूनच बग नेमके कुठे आहे हे शोधण्यात अयशस्वी झाल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच डीबगिंग प्रक्रिया अत्यंत कॉस्टली होते आता बॉटम उप ईंटेग्रेशन टेक्निक पाहू बॉटम उप ईंटेग्रेशन टेस्टिंगमध्ये आमच्याकडे हे मॉड्यूल स्ट्रक्चर आहे जे सर्व मॉड्यूल्सची कॉल स्ट्रक्चर आहे आणि त्यांच्या बॉटम लेव्हल वर ते सुरू होईल आणि जर आमच्याकडे एक चांगला डिझाइन केलेला प्रोग्राम असेल तर बॉटम लेव्हल चांगले डिफाइन्ड केले जातात आणि नंतर आपण सर्वात बॉटम लेव्हलला एक मॉड्यूल ईंटेग्रेट करतो जे बॉटम लेव्हलच्या दुसऱ्या मॉड्यूल सोबत ईंटेग्रेट होईल परंतु नंतर जेव्हा आपण हे ईंटेग्रेट करतो कारण हे बॉटम लेव्हल मॉड्यूल आहेत तेव्हा आपल्याकडे ड्रायव्हर्स म्हणून काही सॉफ्टवेअर असले पाहिजेत जे प्रत्यक्षात यांना बॉटम लेव्हल मॉड्यूल म्हणतील तर येथे एक तोटा असा आहे की टेस्ट इंजिनिअर्स सिस्टम लेव्हल फंक्शन्सचे ऑबसेर्व्हशन करू शकत नाहीत जे फक्त बॉटम लेव्हलचे मॉड्यूल्स सांगतात परंतु एक ह्यूजकेस असू शकतो आणि ते खरोखरच ह्यूज केस चालवू शकत नाहीत ते येथे फक्त काही डमी टेस्ट केसेसची टेस्ट करतात अगदी सोपी टेस्ट केसेस किंवा लो लेव्हल प्रोग्रॅम क्षमस्व लो लेव्हल प्रोग्रॅम मॉड्यूल्स जसे की तुम्हाला आधीच माहित असेल की बॉटम लेव्हलचे मॉड्यूल सामान्यत इनपुट आउटपुट मॉड्यूल असतात जे एक साधे GUI असू शकतात जे वापरकर्त्याचे इनपुट घेतात हा एक सिम्पल फाईल रीडर असू शकतो जो फाईलमधून काही डेटा वाचतो किंवा फाईलमध्ये काही डेटा लिहितो किंवा यूजर इंटरफेसवर काहीतरी डिस्प्ले करतो तर हे बॉटम लेव्हलचे मॉड्यूल आहेत जे पदानुक्रमच्या बॉटम लेव्हलला आहेत ते फक्त काही साधे इनपुट आउटपुट करतात आणि म्हणून आम्हाला फक्त ते इनपुट आउटपुट वर्क करत आहेत की नाही हे तपासावे लागेल आपण खरोखरच सिस्टम लेव्हल टेस्ट केसेस चालवू शकत नाही चला तर बॉटम लेव्हलची टेस्ट कशी वर्क करेल ते पाहूया म्हणून आपण येथे एक मॉड्यूल घेतो आणि नंतर ते दुसर्या मॉड्यूलसह ईंटेग्रेट करतो जे शक्यतो समान लेव्हलवर आहे कारण हाय लेव्हल मॉड्यूलमध्ये ईंटेग्रेट केलेल्या समान लेव्हलवर कोणतेही मॉड्यूल नाहीत आणि नंतर आपण दुसर्या मॉड्यूलसह ईंटेग्रेट करतो सुरवातीला हा लेव्हल आणि नंतर पुढील मॉड्यूल आणि नंतर पुढील मॉड्यूल त्यानंतर आपण पुढील हाय लेव्हल मॉड्यूल आणि त्याप्रमाणे पुढे हाय लेव्हल मॉड्यूल मार्ग पूर्ण करेपर्यंत ईंटेग्रेट करतो तर आपण फक्त काही बेसिक ईंटेग्रेट टेस्ट टेक्निककडे पाहिले आणखी ईंटेग्रेट टेस्ट टेक्निक्स आहेत जी आपण पुढील सत्रात पाहू